आज मी उच्च शिअर सह लॅटरली सपोर्टेड बीमच्या डिझाइन स्ट्रेंट गणनेबद्दल चर्चा करणार आहे मागील व्याख्यानात कमी शिअर असल्यामुळे लॅटरली सपोर्टेड बीम मेंबर मुळे बीम मेंबर च्या विभाग आकाराची गणना करण्यासाठीच्या रचना प्रक्रियेवर आपण चर्चा केली आहे आणि कमी शिअर असल्यामुळे डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ ची गणना कशी करावी आणि वस्तूंची रचना कशी करावी हे आपण पाहिले आहे आता उच्च शिअर बाबतीत आपण पाहिले आहे की काही प्रमाणात घट होईल कारण बेन मोमेंट ची गणना बेंडिंग स्ट्रेंथ ची गणना यात उच्च शिअर असते तर कमी शिअर मुळे बेंडीग स्ट्रेंथ जे काही येईल ते उच्च शिअर झाल्यास कमी असेल तर तेथे काही कपात होईल जी आपण पाहू आणि सूत्र जे काही आपण त्या आधारे आधी चर्चा केली आहे आपण उच्च शिअर मुळे डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ ची ताकद शोधण्याचा प्रयत्न करू आणि आपण एका उदाहरणातून जाऊया उदाहरण म्हणजे ही रचना खालील डेटासह प्रभावी विस्तार 5 मीटरची सपोर्टेड बीम आहे स्टीलची श्रेणी 4 10 होती असे समजा आणि जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट समजा 180 किलो न्यूटन मीटर आहे आणि जास्तीत जास्त शिअर फोर्स घटक शिअर फोर्स 220 किलो न्यूटन येत आहे आणि जसे आपण गणना करणार आहोत की उच्च शिअर मुळे बाजूकडून सपोर्टेड बीममुळे फक्त बेंडिंग स्ट्रेंथ मोजली जाईल म्हणून आपण विक्षेपण तपासणार नाही कारण हे आपण पूर्वी केले आहे तसेच असेल तर प्रथम आपण काय करू ते पाहूया आपण आवश्यक असलेले Zp शोधण्याचा प्रयत्न करू म्हणजे Zp साठी आवश्यक असलेले प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस तर आवश्यक असलेले Zp हे m बाय fy बाय गॅमा m 0 होईल तर जास्तीत जास्त बेंडीग मोमेंट घटक बेंडींग चा मोमेंट 180 किलो न्यूटन मीटर म्हणून दिला गेला आहे तर 180 किलो न्यूटन मीटर म्हणजे 180 गुणिले 10 गुणिले 6 न्यूटन मिलिमीटर गुणिले 1 1 गॅमा m 0 आणि fy 250 आहे कारण आपण fe 41 0 ग्रेड स्टील वापरत आहोत म्हणून आपण 792 गुणिले 10 चा घातांक 3 मिलिमीटर क्यूब म्हणून आवश्यक असलेले zp शोधू शकतो तर आता जर आपण Sp 6 मध्ये पाहिले तर आपण ISLB 350 म्हणून एक योग्य विभाग शोधू शकतो जो 0 485 किलो न्यूटन प्रति मीटर आहे जर आपण हा विभाग निवडला तर आपल्याला दिसेल की Zp 851 11 गुणिले 10 chaa घातांक 3 येत आहे जे आवश्यक प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसपेक्षा जास्त आहे तर आपण प्रत्यक्षात उच्च विभाग देखील वापरू शकतो तथापि आपण हे वापरून पाहू शकतो आणि ते सुरक्षित आहे की नाही ते पाहूया तर जर आपण ISLB 350 वापरला तर आपण त्याचे गुणधर्म शोधू शकतो जसे की लवचिक विभाग मॉड्युलस Zez देखील आपण शोधू शकतो जे 751 9 गुणिले 10 घन त्याचप्रमाणे एकूण खोली एच 350 आहे आणि SP 6 मध्ये आपल्याला मिळणारा इतर डेटा फ्लॅंजची रुंदी आहे फ्लॅंजची रुंदी 165 मिलीमीटर म्हणून दिली गेली होती त्याचप्रमाणे फ्लेंजची जाडी 11 4 मिलिमीटर म्हणून दिली गेली होती आणि वेव्ह ची जाडी 7 4 मिलिमीटर मूळ त्रिज्या r1 ही 16 मिलिमीटर म्हणून दिली आहे हा डेटा असेल जो प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस वास्तविक प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस आणि नंतर सेक्शनच्या बेंड स्ट्रेंथ ची गणना करण्यासाठी आवश्यक असेल तर येथे प्रभावी खोली आपण शोधू शकतो प्रभावी खोली d वजा असेल जर आपण हे h किंवा d असे म्हटले तर आपण d वजा 2 गुणिले t f अधिक r 1 म्हणू शकतो तर 350 वजा 2 गुणिले 11 4 ही फ्लेंजची जाडी आहे आणि मुळांची त्रिज्या 16 मिमी आहे बरोबर 16 मिमी तर याची गणना केल्यानंतर आपल्याला d 295 2mm म्हणून मिळत आहे तर वेव्ह ची प्रभावी खोली आपण 295 2 मि मीम्हणून शोधणार आहोत आता आपल्याला या विभागाचे वर्गीकरण करावे लागेल की तो प्लास्टिक कॉम्पॅक्ट आहे की सेमी कॉम्पॅक्ट तर त्यासाठी आपल्याला b भागिले t f शोधावे लागेल b भागिले t f म्हणजे लटकणारा भाग b म्हणजे 165 भागिले 2 हा b असेल कारण फ्लेंजची रुंदी 165 मिमी आहे तर त्यातील अर्धा भाग b असेल आणि t f हा 11 असेल तर गणना केल्यानंतर आपण 7 शोधू शकतो 23 जे 9 पेक्षा कमी आहे 4 आणि d भागिले tw आपण शोधू शकतो की आपण 295 म्हणून गणना केली 2 आणि tw हे 7 म्हणून दिले आहेत तर हे 39 9 होत आहे जे 84 पेक्षा कमी आहे तर यावरून आपण पाहू शकतो की हा विभाग प्लास्टिकचा आहे तर या निकषांवरून आपण विभागाला प्लास्टिक म्हणून परिभाषित करू शकतो म्हणून जर विभाग प्लास्टिकचा असेल तर आपल्याला त्यानुसार डिझाइन बेंडीग स्ट्रेंथ मोजावी लागेल तर स्ट्रेंथ ची प्रतिक्रिया प्लास्टिक म्हणून विभागाच्या आधारावर मोजली जाईल मग आपल्याला डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ ची गणना करण्यापूर्वी ती कमी शिअर आहे की उच्च शिअर हे शोधावे लागेल तर त्यासाठी आपण शिया कॅपॅसिटी तपासू तर विभागाची शिअर स्ट्रेंथ तयार करा आपण Vd ला f y बाय रूट 3 गॅमा m0 गुणिले d गुणिले tw म्हणून शोधू शकतो तर f y हे 250 आहे आणि रूट 3 गुणिले गॅमा m0 हे 1 आणि d ही एकूण खोली 350 आहे आणि वेव्ह ची जाडी 7 4 दिली आहे आणि जर मी किलो न्यूटन केले तर हे 339 8 किलो न्यूटनहोईल तर विभागाची डिझाइन शिअर स्ट्रेंथ येत आहे 339 8 आणि 0 6 Vd कारण आपल्याला तपासावे लागेल की ते 0 6 गुणिले 339 8 8 बरोबर 203 9 किलो न्यूटन जे लागू केलेल्या शिअर पेक्षा कमी आहे याचा अर्थ बाह्य लोडिंगमुळे बीममध्ये येत असलेला घटक शिअर म्हणजे 220 किलो न्यूटन बरोबर आहे तर येथे आपण काय पाहू शकतो की Vu हा 0 6Vd पेक्षा मोठा आहे बरोबर याचा अर्थ आपण याला उच्च शिअर म्हणून परिभाषित करू शकतो तर उच्च शिअर असल्यामुळे काही प्रमाणात बे मोमेंट काही कमी घटकांसह कमी केला जाईल आणि नंतर शेवटी आपल्याला सुधारित बेंडिंग मोमेंट मिळेल आणि या उच्च शिअर असल्यामुळे आपण बेंडिंग मोमेंट ची गणना कशी करावी ते पाहू तर प्रथम आपल्याला माहित आहे की उच्च शिअर कडे दुर्लक्ष करून संपूर्ण विभागाचा प्लास्टिक डिझाइन मोमेंट मोजला जाऊ शकतो कारण हा Md हा ZpZFy बाय गॅमा M0 च्या बरोबरीचा आहे तर याचा अर्थ असा आहे की जर आपण उच्च शिअर विचारात घेतले नाही तर हा बेंडिंग मोमेंट आहे म्हणजे बेंडिंग स्ट्रेंथ आपल्याला मिळेल जी Z p Z 851 11 या विभागासाठी गुणिले 10 ते 3 गुणिले Fy बाय गॅमा M0 तर ते किलो न्यूटन मीटर करण्यासाठी मी 10 चा वजा 6 ने गुणाकार करू शकतो तर मला 193 43किलो न्यूटन मिळत आहे तर उच्च शिअर दुर्लक्ष करून संपूर्ण विभागाचा प्लास्टिक डिझाइन मोमेंट हा होईल तथापि उच्च शिअर असल्यामुळे प्लास्टिकच्या डिझाइन मोमेंट शोधण्यासाठी आपल्याला विशिष्ट घटकांसह गुणाकार करावा लागेल तर त्यासाठी आपल्याला काय शोधायचे आहे ते आपल्याला शियर क्षेत्र वगळता क्रॉस सेक्शनचे शियर क्षेत्र विभाग मॉड्यूलस वगळता क्रॉस सेक्शनचे विभाग मॉड्यूलस शोधावे लागेल तर ते होईल तर संपूर्ण विभागाचे सेक्शन मॉड्युलस हे Zp Z आहे आणि शिअर क्षेत्राचे सेक्शन मॉड्युलस हेAw गुणिले yw असेल तर त्यासाठी आपण हे शोधू शकतो कारण Zp Z 851 11गुणिले 10चा घातांक 3 देण्यात आले होते तर हेZpZ वजा Aw आहे तर जर आपण विभाग पाहिला तर I विभाग ज्याची एकूण खोली आपण मानली आहे ती 350 आहे बरोबर तर न्यूट्रल अक्षासह ही खोली 350 बाय 2 होईल बरोबर आता आपल्याला हे शोधायचे आहे की Aw Aw हे याचे क्षेत्रफळ आहे तर ह्याचे क्षेत्रफळ आणि ह्या भागाचे क्षेत्रफळ तर Aw मुळात 350 बाय 2 गुणिले 7 4 होईल हे Aw गुणिले yw ywम्हणजे न्यूट्रल अक्षापासूनच्या क्षेत्राचे cg तर क्षेत्रफळाच्या या cg साठी क्षेत्रफळाचा cg येथे कुठेतरी 350 बाय 4 होईल तर ते 350 बाय 4 असेल आणि 2 बाजूंसाठी ते गुणिले 2 असेल तर Aw गुणिले y हे बाजूच्या वेव्हचे प्लास्टिक मॉड्यूलस सेक्शन मॉड्यूलस असेल आणि 2 बाजूंसाठी ते 2 ने गुणले जाईल तर शिअर क्षेत्र वगळता क्रॉस सेक्शनल क्षेत्राचे विभाग मॉड्यूलस Zfd 624 49 होईल गुणिले 10चा घातांक 3 मिलिमीटर घन होईल तर Zfd आपण यावरून शोधू शकतो आता आपण शिअर क्षेत्र mfd वगळता क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राचा प्लास्टिक डिझाइन मोमेंट शोधू शकतो तर शिअर क्षेत्र वगळता क्रॉस सेक्शनचा प्लास्टिक डिझाइन मोमेंट mfd होईल तर हे Zfd आहे तरZfd 624 49 Zfd गुणिले fyfy 250 भागिले गॅमा m0 म्हणजे 1 1 तर mfd शिअर क्षेत्र वगळून प्लास्टिक डिझाइनचा मोमेंट आपल्याला ला 141 93 किलो न्यूटन मीटर म्हणून आढळला बरोबर तर अशा प्रकारे आपण mfd चे मूल्य शोधू शकतो आता आपण m d v चे मूल्य शोधू शकतो जे उच्च शिअर म्हणजे m d v मुळे विभागाचा सुधारित प्लास्टिक डिझाइन मोमेंट असेल तर m d v मुळात m d वजा बीटा गुणिले m d वजा m f d होईल बरोबर तर आणि ते 1 2 पेक्षा कमी किंवा समान असले पाहिजे Ze गुणिले fy बाय गॅमा m 0 तर जर आपण हे मोजले तर आपण mdv पाहू शकतो जेथे md मूल्य आपणआधी मोजले आहे जे 193 43 आहे की जो विभागाचा प्लास्टिक डिझाइनचा मोमेंट आहे आणि हा उच्च शिअर आणि बीटा बीटा मूल्याच्या संदर्भात आपल्याला योग्य गणना करावी लागेल आणि बीटा गुणिले md वजा mfd तर बीटा हा कमी करणारा घटक आहे जो 2 गुणिले v भागिले vd वजा 1 संपूर्ण वर्ग असा लिहिला जाऊ शकतो तर बीटा मूल्य आपण शोधू शकतो की 2 गुणिले v u हे 220 किलो न्यूटन आहे जे आपण मोजलेल्या विभागाची शिअर फोर्स आणि शिअर स्ट्रेंथ 339 तर हे मूल्य लावल्यानंतर आपल्याला बीटा 0 087 म्हणून मिळेल तर आपण येथे बीटा म्हणजे येथे 0 087 गुणिले m d वजा m f d m d हे 193 43 वजा mfd हे 141 93 आहे ज्याची आपण आधी गणना केली आहे तर हे 188 95 किलो न्यूटन मीटर होत आहे बरोबर 188 95 किलो न्यूटन मीटर आता ते 1 2 पेक्षा कमी असायला हवे Z e f y भागिले गॅमा m0 कोणत्याही परिस्थितीत ते यापेक्षा कमी असले पाहिजे तर हे जर आपण मोजले तर आपण पाहू शकतो की हे 1 2 गुणिले 751 9 गुणिले 250 बाय गॅमा m 0 1 06 किलो न्यूटन मीटर होत आहे बरोबर तर आपण काय पाहू शकतो की m d v मूल्य 188 95किलो न्यूटन मीटर होत आहे आणि ते यापेक्षा कमी असावे लागेल अन्यथा हे मानले जाईल तर शेवटी आपण mdv चे मूल्य 188 95 किलो न्यूटन मीटर म्हणून विचारात घेऊ शकतो बरोबर आणि ते 180 किलो न्यूटन मीटरच्या रचनेपेक्षा मोठे आहे त्यामुळे मी असे म्हणू शकतो की आपण जो काही विभाग निवडला आहे तो सुरक्षित आहे तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती उच्च शिअर असलेल्या विभागाची रचना बी मोमेंट शोधू शकते तर खरं तर आपण काय पाहू शकतो की जर ते उच्च शिअर नसेल तर याचा अर्थ जर ते कमी शिअर असेल तर आपण हे 193 म्हणून मूल्य शोधू शकतो आणि उच्च शिअर असल्यामुळे बेंडी मोमेंट 180 95 किलो न्यूटन मीटरपर्यंत कमी होतो तथापि हे फॅक्टर मोमेंटपेक्षा मोठे आहे तर विभाग ठीक आहे आता आपण बक्लिंग वेब बक्लिंगमुळे तपासणीसाठी जाऊ तर आपण वेब बकलिंगच्या तपासणीसाठी जाऊ आता पोर्टल स्थितीनुसार डी बाय टी डब्ल्यू 67 एप्सिलॉनपेक्षा कमी असल्यास वेब बकलिंगची आवश्यकता नाही आता येथे d भागिले tw 295 2 बाय 7 4 जे 39 9 होत आहे आणि हे 67 पॉईंट 67 एप्सिलॉनपेक्षा कमी होत आहे त्यामुळे खरे तर सर्वसाधारणपणे वेब बक्लिंग चेकची आवश्यकता नाही तथापि उच्च शिअर असल्यामुळे आपल्याला हे तपासण्याची आवश्यकता आहे कारण उच्च शिअर योग्य आहे कारण उच्च शिअर उपस्थित आहे तर कमी शिअर असल्यास आपल्याला हे तपासण्याची आवश्यकता नाही हे तपासावे लागेल तर आता उच्च शिअर साठी जर आपल्याला तपासायचे असेल तर आपण सपोर्ट उजवीकडे तपासू शकतो तर आधारावर जास्तीत जास्त शिअर विकसित केले गेले आहे तर जर आपण b ची लांबी 100 मिमीच्या बरोबरीची आहे असे गृहीत धरले तर आपण b ची लांबी 100 मिमीच्या बरोबरीची आहे असे गृहीत धरतो मग बेअरिंग प्लेटचे क्षेत्रफळ आपण शोधू शकतो की बेअरिंग क्षेत्र जे a b असेल ते b1 गुणिले tw होईल बरोबर तर b1 म्हणजे b अधिक n गुणिले tw क्षेत्र प्रभाव क्षेत्र तर जर आपण येथे आधार आहे की नाही हे पाहिले तर उदाहरणार्थ हा विभाग आहे आता आपल्या कडे सपोर्ट र आहे आणि 100 मिमीची लांबी दिली आहे तर ते 45 अंशांच्या कोनातून विखुरले जाईल आणि हे n1 होईल बरोबर आणि हे b आहे तर b अधिक n1 हे b होईल हे आपण गृहीत धरलेले 100 मिमी म्हणून दिले आहे आणि n1 हा n1 असेल कारण हा 45 अंश कोन आहे तर n1 हा असेल हा खोलीचा अर्धा भाग आहे म्हणजे 350 बाय 2 ते तटस्थ अक्षापर्यंत आणि twtw मध्ये वेव्हची जाडी 7 4 आहे जर आपण गणना केली तर आपल्याला हे 2035 मिलीमीटर चौरस म्हणून मिळेल तर प्रभावी माफ करा प्रभावाखाली असलेले बेअरिंग क्षेत्र 2035 चौरस मिलिमीटर आहे आता वेव्हच्या प्रभावाच्या जडत्वाचा मोमेंट आपल्याला वेव्हमधून शोधायचा आहे याचा अर्थ असा आहे की त्या क्षेत्राच्या बेअरिंगमुळे आपल्याला त्या प्रभाव क्षेत्राचा अर्थ शोधावा लागेल आणि त्यानुसार आपण त्यापूर्वी आय शोधू शकतो तर b हा 100 गुणिले tw हा 7 4 असेल तर ते 740 चौरस मिलीमीटर आहे त्याचप्रमाणे आपण I हा btw क्यूब बाय 12 म्हणून शोधू शकतो तर मूल्य लावल्यानंतर आपण I चे मूल्य 3376 87 मिलिमीटर ते 4 म्हणून शोधू शकतो तर जडत्वाचे क्षेत्रफळ आणि मोमेंट आपण शोधू शकलो आता मी शोधू शकतो की वेव्हची प्रभावी लांबी KL 0 7 इनटू d असेल तर ते 0 7 गुणिले d आपल्याला आधी आढळले आहे जे 295 2 आहे तर हे 206 64 मिलीमीटर होत आहे तर वेव्ह ची प्रभावी लांबी आपण शोधू शकलो आणि म्हणून जिरेशनची त्रिज्या आपण जिरेशनची त्रिज्या शोधू शकतो ती I चा वर्गमूळ भागिले a असेल तर मी 3376 87 आणि क्षेत्रफळ 740 आहे तर हे 2 136 मिमी होत आहे आणि स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा देखील आपण जिरेशनच्या त्रिज्येनुसार प्रभावी लांबी म्हणून शोधू शकतो तर प्रभावी लांबी आपण आधी 206 64 म्हणून मोजतो आणि जिरेशनची त्रिज्या आपण मोजली 2 136 तर हे 96 74 होत आहे तर वेव्हचे स्लेंडरनेस रेशो आपण 96 74 म्हणून शोधू शकतो जर स्लेंडरनेस रेशो 96 74 असेल तर नंतर आपण FCD रचनेच्या कॉम्प्रेसिव स्ट्रेस च्या वेव्ह चा कॉम्प्रेसिव स्ट्रेस शोधू शकतो आणि तो IS 800 2007 च्या तक्ता 9 सी वरून आढळू शकतो कारण येथे बकलिंग वर्ग सी आहे आणि त्यानुसार आपण आय 800 2007 च्या तक्ता 9 सी चे अनुसरण करू आणि त्यासाठी लॅम्बडा 96 74 च्या बरोबरीचा आहे आणि Fy 250 च्या बरोबरीचे आहे आपण FCDचे मूल्य 111 56 न्यूटन प्रति मिलिमीटर म्हणून शोधू शकतो टेबलमध्ये दिलेल्या माहितीच्या एक्स्ट्रापोलेशनद्वारे आपणFCD चे मूल्य 111 56 म्हणून न्यूटन प्रति मिलीमीटर वर्ग शोधू शकतो तर आता वेव्ह सेक्शनची क्षमता आपण शोधू शकतो समजा वेव्ह Fwb ची भार वाहून नेण्याची क्षमता जी आपण शोधू शकतो की abगुणिले FCD तर a b आपल्याला ला 2035 मध्ये FCD मध्ये 111 56 म्हणून आढळले बरोबर आणि त्याला किलो न्यूटन बनवण्यासाठी आपण 10 चा घात वजा 3 ने गुणाकार करू शकतो आणि हे 227 किलो न्यूटन होत आहे जे 220 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर याचे कारण असे की वेव्ह ची बक्लिंग शक्ती 227 किलो न्यूटन म्हणून येत आहे आणि येथे घटक 220 किलो न्यूटन म्हणून दिले गेले होते तर बक्लिंगची ताकद येथे घटकांपेक्षा जास्त आहे तर आपण जो काही विभाग निवडला आहे तो अन्यथा आपण काय करू शकतो जर विभाग ठीक नसेल तर आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल किंवा आपल्याला बेअरिंगची लांबी वाढवावी लागेल एकतर ही क्षमता सामावून घेण्यासाठी आपल्याला बेअरिंगची लांबी वाढवावी लागेल किंवा आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल आता आपण क्रिपलिंग तपासू तर क्रिपलिंग स्ट्रेंथ आपण शोधू शकतो असे म्हणू शकतो की fw b अधिक n 1 गुणिले tw ते Fy wबाय गॅमा m 0 Fyw ही वेव्ह ची इल्ड स्ट्रेंथ आहे आता येथे Fy आणिFyw समान आहेत कारण आपण समान सामग्री वापरत आहोत परंतु जर वेव्ह आणि फ्लेंजची सामग्री भिन्न असेल तर आपल्याला त्यानुसार Fyआणि Fyw विचारात घ्यावे लागेल आणि येथे Fyw आणि Fy वाय मुळात समान आहेत आता दुर्बल करणारी ताकद शोधण्यासाठी आपल्याला b अधिक n1 चे मूल्य शोधावे लागेल आता आपल्याला माहित आहे की b हे 100 म्हणून दिले गेले आहे आणि n1n1 हे आपल्याला शोधावे लागेल कारण आपल्याला माहित आहे की ते 2 5 उतार सह विखुरले जाईल उदाहरणार्थ येथे क्रिपलिंग येईल असे मानले तर आपल्याला डिस्पर्शन शोधावे लागेल आणि हे Tf आहे आणि हे r1 आहे बरोबर म्हणून जर आपण सपोर्ट मधील प्रभावामुळे पाहिले तर तर जर ही फ्लेंज असेल आणि इथपर्यंत ती वेव्हचे मूळ असेल तर डिस्पर्शन अशा प्रकारे होईल तर ते 2 5 सह इथपर्यंत पसरेल ते 1 गुणोत्तर आहे तर आपल्याला हे शोधावे लागेल की हे n1 आहे आणि हे b आहे तर b अधिक n1 याची लांबी तर मी n1 ला 2 म्हणून शोधू शकतो 5 गुणिले T f अधिक r 1बरोबर कारण 2 5 च्या उतारासह ते विखुरत आहे ही आपण आधी केलेली धारणा आहे तर 2 5 गुणिले 11 4 म्हणजे फ्लेंजची जाडी आणि मूळ त्रिज्या 16 मिमी आहे तर हे 68 5 मिमी होत आहे आहे बरोबर तर आता आपण Fw चे मूल्य शोधू शकतो तर Fw 60 100 अधिक 68 5 गुणिले वेव्ह ची जाडी 7 4 गुणिले Fi w आहे हे 250 गुणिले गॅमा m0 आहे आणि त्याला किलो न्यूटनमध्ये बनवण्यासाठी आपण 10 गुणिले घात वजा 3 ने गुणाकार करू शकतो तर हे 283 4 किलो न्यूटन होत आहे आणि हे 220 किलो न्यूटनच्या आधारावर कार्य करणार्या शिअर स्ट्रेंथ पेक्षा देखील जास्त आहे तर आपण असे म्हणू शकतो की हे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण क्रिपलिंग करणारी वेव्ह क्रिपलिंग आणणारी आणि लाट बक्लिंग योग्य तपासू शकतो तर उच्च शिअर असल्यामुळे विभागाचा आकार शोधण्यासाठी आज आपण एक उदाहरण पाहिले आहे तर उच्च शिअर झाल्यास आपण केलेल्या अतिरिक्त गोष्टी म्हणजे बेंडिंग मोमेंट ची रिडक्शन घटकाची गणना म्हणजे बेंडिंग च्या स्ट्रेन गणना बरोबर तर केवळ अतिरिक्त गोष्ट म्हणजे रिडक्शन फॅक्टर असेल आणि त्या रिडक्शन फॅक्टरची गणना फुल बेंडिंग प्लास्टिक बेंडिंग स्ट्रेन आणि शियर एरियाशिवाय प्लास्टिक बेंडिंग स्ट्रेनच्या आधारे केली जाईल तर त्या डेटावरून आपण शेवटी उच्च शिअर मुळे संपूर्ण विभागाचा सुधारित बेंडिंग स्ट्रेन शोधू शकतो तर अशा प्रकारे आपण गणना करू